तर काल वर्गात आपण रेसिस्टन्स इन्डक्टन्स आणि कॅपेसिटन्सबद्दल चर्चा केली आणि आपण त्यांना सर्किटमध्ये सिरीज समांतर संयोजनेत जोडले आणि त्यांचा प्रतिसाद पाहिला तर आज आपण विशेषत व्होल्टेज आणि करंटच्या संदर्भात कॅपेसिटर आणि इंडक्टर फेसर संबंध पाहू तर इंडक्टरसाठी आपण असे गृहित धरू की iImcos ωt∅ आहे इंडक्टर व्होल्टेज आणि करंटची फेसर इंडक्टरच्या संदर्भात कार्यक्षमता पाहू समजा इंडक्टरमधील करंट iImcos ωt∅ आहे जसे आपल्याला माहित आहे की इंडक्टरच्या अक्रॉस व्होल्टेज खालीलप्रमाणे परिभाषित केले जाऊ शकते vLdidt या प्रकरणात व्होल्टेज असेल जर आपण वेळेच्या संदर्भात करंट i ला डिफरेन्शिएट केले तर आपल्याला मिळेल vLdidt ωLImsin ωt∅ आता आपण काही लेक्टरमध्ये चर्चा केली की आपल्याकडे मायनस साइन थिटा असल्यास कॉस स्वरूपात आपण कॉस थिटा अधिक 90 डिग्रीने दर्शवू शकतो तर आपण त्याचाच येथे उपयोग केला आहे आणि आपण साइन कॉसमध्ये रूपांतरित केले आणि आता ते तसे लिहू शकतो vωLImcos ωt∅90 तर आता आपण फेसरच्या दृष्टीने व्होल्टेज कसे दर्शवाल ही संज्ञा ωLIm कॉन्स्टन्ट आहे तर cos ωt∅90 युलर फॉर्ममध्ये दर्शविली जाऊ शकते म्हणून हे लिहिले जाऊ शकते VωLImej∅90ωLImej∅ej90 आता आपण ही संज्ञा पाहिल्यास आपण काय लिहू शकतो आपल्याला माहिती आहेच की ej∅cos∅jsin∅ तर ∅ ऐवजी आपण 90 डिग्री लिहिले तर ej90cos90jsin90j ते j होईल कारण cos 90 शून्य होईल तर ही संज्ञा jωLImej∅ म्हणून सरळीकृत केली जाऊ शकते आता जर आपल्याला ही विशिष्ट संज्ञा दिसली तर हे करंटचे फेसर रिप्रेझेंटेशन आहे मी ठळकपणे I लिहू शकतो हे दर्शविते की हे करंटचे फेसर रिप्रेझेंटेशन आहे म्हणून आपण व्होल्टेज फेसर म्हणून सरळीकृत करू शकतो VjωLI आता jωL काय आहे ही संज्ञा मुळात इंडक्टिव्ह रियाक्टन्स आहे तर सोप्या शब्दात आपण हे XL म्हणून दर्शवतो तर याचा अर्थ काय आहे जर आपण ओहम लॉ शी परिचित असाल तर आपणास दिसेल की व्होल्टेज v iR म्हणून दर्शविले गेले आहे म्हणून जर आपण ओहम लॉ या विशिष्ट समीकरणाशी संबंधित केले तर आपण सहजपणे म्हणू शकतो की ही अशी एक गोष्ट आहे जी करंटचा प्रतिकार करते आणि म्हणूनच त्यास इंडक्टरच्या बाबतीत याला इंडक्टिव्ह रियाक्टन्स म्हणतात आता जर आपण प्लेनवर करंट आणि व्होल्टेज फेसर प्लॉट केले तर तर एक्स ऍक्सिसवर रियाल व्हॅल्यु असेल आणि वाय ऍक्सिसवर इमॅजीनरी व्हॅल्यु असेल आणि जर आपण करंट प्लॉट केला तर तो फेसर असेल एका विशिष्ट दिशेने रियाल ऍक्सिसपासून अँगल ∅ बनवतो तर हे करंट I चे फेसर असेल जर आपल्याला व्होल्टेजसाठी फेसर पाहायचे असेल जर आपणास हे समीकरण दिसले तर आपल्याला समजेल की व्होल्टेज करंटला 90 डिग्रीने लीड करतो तर व्होल्टेज फेसर 90 डिग्रीने करंटला लीड करेल आणि त्याची काही व्हॅल्यु असेल व्हॅल्यु ωLImअसेल म्हणूनच आपण व्होल्टेजसाठी डिराईव केले आहे येथे व्हॅल्यु भिन्न असेल परंतु करंट व्होल्टेजच्या बाबतीत लॅग करेल जर आपणास फेसर डायग्राम दिसत असेल तर हे स्पष्ट आहे की व्होल्टेज अँगल रियाल ऍक्सिसच्या संदर्भात ∅ 90 आहे आणि करंटच्या संदर्भात 90 डिग्रीने लीड करेल आता आपण कॅपेसिटर बद्दल बोलू समजा कॅपेसिटरवरील व्होल्टेज vVmcos ωt∅ म्हणून दिले गेले आहे मग आपण करंट कसे मोजाल आपण पुढील समीकरणाचा उपयोग करू शकतो iCdvdt याचा अर्थ असा आहे की आपल्याला फक्त व्होल्टेजची टर्म डिफरेन्शिएट करावी लागेल आणि आपल्याला मिळेल iCdvdt ωCVmsin ωt∅ आता आपण इंडक्टरच्या बाबतीत जसे केले त्याप्रमाणे आपण साइनची टर्म कॉस सोबत बदलू शकतो आणि V 90 डिग्रीवर त्याला पॉजिटीव्ह बनवू शकतो कारण निगेटिव्ह चिन्हे काढले जाईल जसे iωCVmcos ωt∅90 करंटच्या फेसरला यूलरच्या फॉर्ममध्ये दर्शवले जाऊ शकते IωCVmej∅90ωCVmej∅ej90jωCVmej∅jωCV म्हणून आता आपण व्होल्टेज VIjωC लिहित असाल तर 1jωC हि टर्म पुन्हा इंडक्टरच्या बाबतीत जे पाहिले त्यासारखेच आहे किंवा रेजिस्टरच्या बाबतीत जे पाहिले त्यासारखेच आहे तर रेसिस्टन्सच्या बाबतीत देखील हि टर्म v iR होती आपण परस्परसंबंध पाहिल्यास याचा देखील प्रवाहास प्रतिकार करण्याचा गुणधर्म आहे हे Xc म्हणून लिहिले जाऊ शकते जे कॅपेसिटिव रियाक्टन्सचे प्रतीक आहे तर आपण हे पाहू शकतो की ओहमच्या कायद्याच्या बाबतीत आपण दोन्ही संज्ञेप्रमाणेच वर्णन करतो येथे जर आपण व्होल्टेज आणि करंट एक्स ऍक्सिसवर रियाल ऍक्सिस रचला आणि y ऍक्सिसवर इमॅजीनरी ऍक्सिस रचला आणि आपण व्होल्टेज V प्लॉट केल्यास जेथे रियाल ऍक्सिसशी संबंधित काही फेज एंगल फाय असेल नंतर आपण हे विशिष्ट एक्सप्रेशन पाहिल्यास आपल्या लक्षात येईल की करंट I व्होल्टेजच्या संदर्भात 90 डिग्रीने लीड करत आहे तर आपण असे म्हणू शकतो की या प्रकरणात करंट 90 डिग्रीने व्होल्टेजला लीड करत आहे मग ही दोन्ही प्रकरणे जरी ते इंडक्टर आणि कॅपेसिटर असो व्होल्टेज आणि करंट 90 डिग्री आऊट ऑफ फेज असेल तर जेव्हा आपण रेजिस्टरशी तुलना कराल जिथे व्होल्टेज आणि करंट दोन्ही इन फेज असेल या प्रकरणात कॅपेसिटर आणि इंडक्टर दोघेही आऊट ऑफ फेज असेल इंडक्टरच्या बाबतीत करंट 90 डिग्रीने व्होल्टेजला लॅग करेल तर कॅपेसिटरच्या बाबतीत व्होल्टेजला करंट 90 डिग्री ने लीड करेल आता आपण एक उदाहरण घेऊ जेणेकरुन आपल्याला फेसर टर्म अधिक चांगल्या प्रकारे समजेल चला तर पाहूया की व्होल्टेज समजा व्होल्टेज vt12cos 60t45° 0 1 H च्या इन्डक्टरवर लागू केले आहे आपल्याला स्टेडी स्टेट मध्ये इंडक्टरमधून जाणारा करंट शोधण्यास सांगितले आपण नुकतीच साधित केलेली संज्ञा वापरू IVjωL आता व्होल्टेज फेसर आपण येथून घेऊ शकतो तर ω हे 60 आहे जे आपण येथून 0 1 H इंडक्टरने गुणा केलेले पाहू शकतो म्हणून IVjωL12∠45j600 112∠456∠902∠ 45 A डिनॉमिनेटर जेव्हा आपण सरळीकृत करू तेव्हा 12 2 होईल जेव्हा आपण ते 6 ने विभाजित करू आणि नंतर 45 वजा 90 डिग्री अंतिम फेज अँगल असेल जो वजा 45 डिग्री अँपिअर असेल तर हि करंटची व्हॅल्यु आहे जी आपल्याला इंडक्टरकडून मिळते आणि जर आपल्याला टाइम डोमेन मध्ये लिहायला सांगितले गेले तर आपण फक्त हे लिहू शकतो कारण आपल्याला माहित आहे की iImcos ωt∅ हे करंटच्या टाइम डोमेनचे रिप्रेझेंटेशन आहे येथे Im फक्त 2 आहे ज्याची आपण गणना केली तर कॉस ओमेगा T येथे 60t आहे आणि नंतर फाय 45 डिग्री अँपिअर आहे i चला इंस्टंटेनिअस पॉवर बद्दल बोलू इंस्टंटेनिअस पॉवर ही एखाद्या एलेमेंट्सद्वारे वापरल्या जाणारी किंवा कोणत्याही व्होल्टेज किंवा करंट सोर्सद्वारे पुरविली जाणारी पॉवर आहे म्हणून इंस्टंटेनिअस पॉवर pt कोणत्याही एलेमेंट्सद्वारे आत्मसात केलेले म्हणजे इंस्टंटेनिअस व्होल्टेज vt आणि त्याद्वारे प्रवाहित होणारे इंस्टंटेनिअस करंट it चे प्रोडक्ट आहे तर गणिताच्या दृष्टीने आपण काय लिहू शकतो आपण ptvti लिहू शकतो दोन्ही टाइम डोमेनमध्ये आहेत तर पॉवरची व्हॅल्यु कशी मोजली जाईल समजा आपल्याकडे व्होल्टेज vtVmcos tv आणि itImcos ti आहेत आता येथे Vm आणि Im हे अँप्लिटयूड आहेत आणि v आणि i हे व्होल्टेज आणि करंटचे अनुक्रमे फेज अँगल आहेत जर आपण ही व्हॅल्यू समीकरणात टाकली तर ptvtitVmImcos tv cos ti आता आपण काही साधे त्रिकोणमितीय ऑपरेशन केल्यास आपल्याला मिळेल pt12VmImcos v i 12VmImcos 2ωtvi आता हे गृहित धरू की हा अँगल A आहे आणि हा अँगल B आहे जर आपण मागील लेक्चर आठवले तर कॉस A वजा B हे कॉस A कॉस B प्लस साइन A साइन B आहे त्याचप्रमाणे कॉस A प्लस B हे कॉस A कॉस B वजा साइन A साइन B आहे जर आपण या दोन्ही समीकरणांची बेरीज केली तर दोन वेळा कॉस A कॉस B हे कॉस A वजा B प्लस कॉस A प्लस B आहे आता जर आपण हे समीकरण कॉस A कॉस B च्या शब्दाशी जुळले तर कारण आपण असे गृहित धरले आहे की A tv आहे आणि कॉस आणि B ti आपण असे गृहित धरले आहे आता जर आपण A आणि B टर्मला परस्पर संबंधित केले आणि त्यांना बदलले तर आपल्याला समीकरण मिळेल pt12VmImcos v i 12VmImcos 2ωtvi तर अशाप्रकारे आपण दोन पदांचा सारांश म्हणून इंस्टंटेनिअस पॉवरचे रिप्रेझेंटेशन करू शकतो आता जर आपण काळजीपूर्वक या दोन संज्ञा पाहिल्या तर पहिली संज्ञा कॉन्स्टन्ट आहे कारण या विशिष्ट पदात टाइम डिपेन्डन्ट भाग उपलब्ध नाही जर आपण दुसरा भाग पाहिला तर त्यात साइनुसॉईडल भाग आहे ज्यामध्ये फ्रिक्वेन्सी करंट किंवा व्होल्टेजच्या फ्रिक्वेन्सीच्या दुप्पट आहे तर या दोन संज्ञा इंस्टंटेनिअस पॉवर परिभाषित करतात आता आपण ही संज्ञा पाहिल्यास असे म्हणू शकतो की काळाबरोबर इंस्टंटेनिअस पॉवर बदलते म्हणून हे मोजणे कठीण होईल तर आपण सर्वसाधारणपणे काय मोजतो आपण सर्वसाधारणपणे ऍवरेज पॉवर मोजतो कारण ती मोजणे अधिक सोयीस्कर आहे आणि खरं तर जर आपण वॅटमीटर ला पाहिले तर ते ऍवरेज पॉवर मोजते नंतर इंस्टंटेनिअस पॉवर तर आपण आपल्या आधीच्या समीकरणावरून ऍवरेज पॉवर कशी काढू ते पाहू म्हणून आपण वॅट्समध्ये दर्शवू शकणारी ऍवरेज पॉवर एका विशिष्ट कालावधीत इंस्टंटेनिअस पॉवरची सरासरी असेल मग आपण गणिताचे रिप्रेझेंटेशन कसे कराल आपण म्हणाल की ऍवरेज पॉवर P आहे P1T0Tptdt तर आपण pt साठी आधी काढलेले समान पद वापरू आपण ऍवरेज पॉवर लिहू शकतो P1T0T12VmImcos v i 1T0T12VmImcos 2ωtvi आता या दोन टर्म्स अशा इंटिग्रेट कराव्या याबद्दल काळजी करण्याची आपल्याला आवश्यकता नाही या दोन टर्म्स पाहू आपण ऍवरेज पॉवरची व्हॅल्यु किती आहे हे ओळखू शकतो प्रथम टर्म पाहू प्रथम टर्म कॉन्स्टन्ट आहे म्हणून कॉन्स्टन्टची सरासरी नेहमीच कॉन्स्टन्ट राहते म्हणून ही टर्म इंटिग्रेशन नंतरच्या प्रमाणेच राहील परंतु आपण दुसरी टर्म पाहिली तर दुसरी टर्म साइनुसॉईड आहे आणि आपल्याला माहिती आहे की एका कालावधीत साइनुसॉईडची सरासरी शून्य आहे आपण एखादा विशिष्ट साइनुसॉईड पाहत असाल तर एक्स ऍक्सिसच्या खाली असलेला एरिया आणि पॉजिटीव्ह बाजूच्या खाली असलेला एरिया समान आहे हे पाहू शकतो तर जर आपण विशिष्ट कालावधी T मध्ये सरासरी घेतल्यास पॉझिटिव्ह निगेटिव्हला कॅन्सल करेल तर अखेरीस या कालावधीत या साइनुसॉईडची सरासरी शून्य राहील तर आपण असे म्हणू शकतो की विशिष्ट कालावधीत साइनुसॉईडची सरासरी शून्य असते दुसरी टर्म शून्य होईल आणि शेवटी आपल्याजवळ राहील P1T0T12VmImcos v i म्हणूनच आपण म्हणू शकतो की ऍवरेज पॉवर आहे P12VmImcos v i हे इंस्टंटेनिअस पॉवर एक्सप्रेशनवरून सोडलेली कॉन्स्टन्ट टर्म आहे तर आपण असे म्हणू शकतो की ऍवरेज पॉवर P हि इंस्टंटेनिअस पॉवरपासून मिळणारी कॉन्स्टन्ट टर्म आहे आता जर आपल्याला ते विशिष्ट एक्सप्रेशन दिसले जे ऍवरेज पॉवर P चे आहे P12VmImcos v i आपण viव्हॅल्यु ठेवली तर याचा अर्थ व्होल्टेज आणि करंट दोन्ही इन फेज आहेत तर व्होल्टेज आणि करंट दोन्ही इन फेज असल्यास याचा अर्थ सर्किट पूर्णपणे रेजिस्टिव्ह आहे आता जर सर्किट पूर्णपणे रेजिस्टिव्ह असेल तर ऍवरेज पॉवर असेल P12VmIm कारण cos v i एक आहे आणि आपण रेजिस्टिव्ह एलेमेंट्समध्ये ऍवरेज पॉवर लिहू शकतो P12VmIm12Im2R रेजिस्टिव्ह लोडच्या बाबतीत आपण असे म्हणू शकतो की सर्किट नेहमीच पॉवर शोषून घेईल दुसर्या बाबतीत जेव्हा समजा v θi±90° ते पॉजिटीव्ह किंवा निगेटिव्ह असू शकते याचा अर्थ सर्किट पूर्णपणे रीऍक्टिव आहे याचा अर्थ असा आहे की सर्किटमध्ये केवळ इंडक्टिव्ह किंवा कॅपेसिटिव्ह एलेमेंट्स आहेत अशावेळी ऍवरेज पॉवरचे काय होईल ऍवरेज पॉवर P P12VmImcos 90 0 तर या प्रकरणात आपण काय म्हणू शकतो की पूर्णपणे रीऍक्टिव सर्किटच्या बाबतीत सर्किट कोणताही ऍवरेज पॉवर शोषणार नाही या विशिष्ट ऍवरेज पॉवर गणनासाठी या दोन महत्त्वपूर्ण बाऊंड्री कंडिशन्स आहेत जिथे आपण हे सिद्ध करू शकतो की एक पूर्णपणे रेजिस्टिव्ह आहे आणि दुसरी पूर्णपणे रीऍक्टिव आहे आता एक उदाहरण घेऊया जेणेकरुन आपण आत्तापर्यंत काय चर्चा केली ते समजू शकेल आता जर आपणास निष्क्रीय लिनिअर सर्किट द्वारे शोषलेली इंस्टंटेनिअस आणि ऍवरेज पॉवर शोधण्यास सांगितले आणि जर ते काही व्होल्टेज vt120cos 377t45° द्वारे एक्साईट असेल एलेमेंट्समध्ये करंट vt120cos 377t45° अँपिअर आहे तर व्होल्टेज आणि करंट दोन्ही दिले गेले आहेत आपल्याला काय करावे लागेल आपल्याला इंस्टंटेनिअस तसेच ऍवरेज पॉवरची व्हॅल्यु शोधणे आवश्यक आहे तर इंस्टंटेनिअस पॉवर p इंस्टंटेनिअस व्होल्टेज आणि करंटचा गुणाकार म्हणून दर्शवले जाऊ शकते येथे आपण V आणि I ची व्हॅल्यु सहजपणे टाकू शकतो आपल्याला काय मिळेल pvi1200cos 377t45° cos 377t 10° आपण असे म्हणू शकतो की हे A आहे आणि हे B आहे आपण कॉस A कॉस B व्हॅल्यु वापरू शकतो जे काही नाही परंतु 1 बाय 2 कॉस A प्लस B प्लस कॉस A मायनस B आहे जर आपण सुलभ केले तर आपल्याला काय मिळेल आपल्याला मिळेल 600cos 754t35° cos 55° 344 2600cos 754t35° आपल्याकडे एक ऍवरेज टर्म आणि एक साइनुसॉईडलप्रमाणे बदलणारी टर्म आहे येथे ही मूळ फ्रिक्वेन्सीच्या व्हॅल्युपेक्षा दुप्पट असेल तर आपणास इंस्टंटेनिअस पॉवरसाठी एक कॉन्स्टन्ट टर्म व एक साइनुसॉईडप्रमाणे बदलणारी टर्म मिळाली आता आपण ऍवरेज पॉवर कशी मोजाल ऍवरेज पॉवर मोजण्यासाठी आपल्याला कळले की इंस्टंटेनिअस पॉवरपासून आपल्याला मिळणारी कॉन्स्टन्ट टर्म ही एकूण ऍवरेज पॉवरशिवाय काहीच नसते तर येथूनच आपण असे म्हणू शकतो की ऍवरेज पॉवर 344 2 वॅट आहे परंतु आपण ते सत्यापित कराल की ते बरोबर आहे की नाही आपण नुकतीच ऍवरेज पॉवर मिळविण्यासाठी समीकरणासह ऍवरेज पॉवर मोजूया P12VmImcos θv θi 1212010cos 45 10344 2 आपण पुन्हा सुलभ केल्यास आपल्याला इंस्टंटेनिअस पॉवर गणनामध्ये फक्त तीच व्हॅल्यु प्राप्त होईल जी आपण पाहिली आपण असे म्हणू शकतो की ऍवरेज पॉवर जी आपण सूत्राद्वारे काढली किंवा ऍवरेज पॉवर जी आपण इंस्टंटेनिअस पॉवरच्या इंस्टंटेनिअस पॉवर कॉन्स्टन्ट टर्मपासून काढली दोन्ही समान आहेत याचा वापर करून आपण व्हॅल्युज पडताळून पाहू शकतो तर यासह आपण आपला आजचा वर्ग संपवतो आणि पुढील वर्गात आपण RMS व्हॅल्यूज नावाच्या सर्वात महत्वाच्या टर्मबद्दल चर्चा करू कारण जेव्हा जेव्हा आपण इलेक्ट्रिक सर्किटचे विश्लेषण करतो तेव्हा आपल्याला नेहमीच RMS व्हॅल्युजच्या दृष्टीने दर्शवलेले Vm आणि Im मिळेल कारण वास्तविक परिस्थितीत आपल्याला समीकरणात दिलेल्या किंवा काही प्रयोगात परिभाषित केल्यानुसार पीक ची व्हॅल्यु कधीही मिळणार नाही आपल्याला नेहमीच RMS मूल्याचा सामना करावा लागेल आपण पीक व्हॅल्यूज आणि साइनुसॉईडल टर्मच्या मदतीने RMS व्हॅल्यु कशी मिळवू शकतो ते पाहू उदाहरणार्थ जर आपण येथे पाहिले तर आपल्याला नेहमीच व्होल्टेजची पीक व्हॅल्यू मिळेल आणि आपल्याला नेहमीच करंटची पीक व्हॅल्यू मिळेल परंतु समजा आपल्याला RMS व्हॅल्यू शोधण्यास सांगितले गेले तर ते कसे शोधाल त्याची पुढील वर्गात चर्चा करू आणि मग आपण मेष आणि नोडल विश्लेषणावर आपली चर्चा चालू ठेवू